प्रा रवींद्र आपल्यासोबत प्रा सुरेंद्र पी शहा आहेत ते नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये एमेरिटस प्रोफेसर आहेत ते 1980 च्या दशकाच्या सुरुवातीपासून नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आम्ही सुदैवी आहोत की ते आयआयटी मद्रासमध्ये एक प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत एथे आपल्या उपस्थितीबद्दल आणि आम्हाला अनेकदा भेट देणं आणि आमच्या विद्यार्थ्यांशी बोलणं आणि आम्हाला मार्गदर्शन करणं याबद्दल आपले धन्यवाद मी प्रोफेसर शाह यांच्याबद्दल खूप काही सांगू शकतो मी त्यांना 80 च्या दशकात नॉर्थवेस्टर्नमध्ये विद्यार्थी होतो तेव्हापासून ओळखतो मला वाटते की माझ्या मते ते काँक्रीट विज्ञान आणि तंत्रज्ञानात अनेक वर्षांपासून एक खंबीर व्यक्तिमहत्व आहेत त्यांच्या प्रभावाच्या दृष्टीने जर आपण फक्त त्यांनी प्रकाशित केलेले पेपर पाहिले त्यांनी लिहिलेले रेपोर्ट्स आणि त्यांनी समाविस्ट केलेल्या समित्या पहिल्या तर त्यांच्याकडे जवळपास 1000 किंवा त्याहून अधिक प्रकाशने आहेत त्यापैकी सुमारे 500 च्या जवळपास जर्नल पेपर असतील आणि जर तुम्ही सायटेशन्स पाहिली तर मी गुगल स्कॉलरवर त्याबद्दल काही डेटा काढला आहे त्यांच्याकडे 52000 सायटेशन्स आहेत त्यांचा एच इंडेक्स 100 पेक्षा जास्त आहे आणि मला माहित आहे की ते ह्या आकडेवारीकडे पाहतील असे मला वाटत नाही परंतु I10 इंडेक्स 1000 पेक्षा जास्त आहे त्यामुळे सिव्हिल इंजिनीअरिंगवर विशेषत मटेरियल रिसर्चवर त्याचा पडलेला प्रभाव खूपच प्रभावी आहे आता मी तुम्हाला असे विचारू ईछित्तो की तुमच्या करिअरमधील सर्वात मोठे टप्पे कोणते आहेत किंवा तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे जी तुम्ही मिळवुन दाखवली सुरेंद्र आता प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला IIT मध्ये येऊन विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी बोलून खूप आनंद झाला आणि तुमच्याकडे असलेल्या तरुण विद्यार्थ्यांवर मी खूप प्रभावित आहे आणि मला वाटते की तुमच्याकडे बर्याच ठिकाणी मोठ्या संख्येने महिला विद्यार्थिनी देखील खूप हुशार आणि मेहनती असतात या वस्तुस्थितीची देखील मी प्रशंसा करतो तसेच माला इथे येऊन तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते आणि हेच मला पुढे जाण्यास आणि नवीन गोष्टी शिकण्यास कामी येते हे कठीण आहे तुम्हाला माहिती आहे की मी सुरुवात केली मी स्वताला भाग्यवान समजतो की माला सुरुवातीपासूनच माझे संशोधन करण्यास माला स्वारस्य आणि चांगला पाठिंबा मिळाला जेव्हा मी इलिनॉय विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुरुवात केली तेव्हा मी मटेरियल इंजिनीअरिंग विभागात होतो आणि प्रत्यक्षात मी पदवी अभ्यासक्रमांतर्गत साहित्य विज्ञान शिकवले जरी माझी पीएच ही सिव्हिल स्ट्रक्चलर इंजीनीरिंग मध्ये होती तरी मला आंतरविद्याशाखांची चांगली माहिती मिळाली आणि माझ्यासाठी एक गोष्ट म्हणजे मला नवीन गोष्टींमध्ये काम करण्यास आनंद मिळाला फायबर रिइन्फोर्स कॉंक्रिट हे पहिले संशोधन होते ज्यावर मी तेव्हा संशोधन केले होते आणि नंतर आम्ही NSF च्या निधीतून पहिली उच्च शक्ती परिषद आयोजित केली मी UICN आणि बुस्टन होतो प्रोफेसर बॅस्टन त्यावेळी ते उत्तर पश्चिम येथे होते आणि तुम्हाला माहित आहे की त्यावेळी उच्च शक्तीचे काँक्रीट तुलनेने नवीन होते आणि आम्ही 40 ते 50 MPA च्या काँक्रीटला उच्च शक्तीचे काँक्रीट म्हणायचो आणि आता विकास बघा आपण 200 MPa काँक्रीट बद्दल बोलत आहोत तर मला असे वाटते की ताकद वाढली आहे अरे त्या दृष्टीने बघा ताकद वाढणे हे खूपच उल्लेखनीय आहे की मी त्याचा एक भाग आहे मग मला वाटते की माझे इलिनॉय शिकागो विद्यापीठातून नॉर्थवेस्टर्नला जाने म्हणजे नक्कीच खूप खूप महत्त्वाचे होते नॉर्थवेस्टर्नमध्ये एक अव्वल संशोधन आधारित विद्यापीठ आहे मी खूप भाग्यवान होतो की माला उत्कृष्ट विद्यार्थी मिळाले उदाहरणार्थ प्राध्यापक गेटू आम्ही तेव्हाच क्लोज लूप सिस्टम स्थापित करत होतो आणि गेटू उत्सुक होते म्हणून ते आमची प्रणाली डिझाइन करण्यासाठी एमटीएसला भेट देण्यासाठी मिनियापोलिसला गेले त्यामुळे मला असे वाटते की शिकवण्यासाठी शिकणे आणि विद्यार्थी असणे ही सर्वात फायद्याची गोष्ट आहे ते तुमच्या कुटुंबाचा भाग बनतात म्हणून मी म्हणेन की माझे वैशिष्ट्य म्हणजे उच्च दर्जाचे विद्यार्थी असणे आणि त्यानंतर हवाई दलाने सांगितले की त्यांना कॉंक्रिटमध्ये एक केंद्र हवे आहे जेथे पेव्हमेंटशिवाय एक आम्ही आमचे सुपर डुपर एअर प्लेन उतरवू शकु म्हणून त्यांनी तिघ चौघांना निवडले होते आणि मी एक आंतरविद्याशाखीय टीम ठेवली होती पण आम्हाला ते मिळाले नाही अर्बाना येथील इलिनॉय विद्यापीठाला ते केंद्र मिळाले पण नंतर नॅशनल सायन्स फाऊंडेशनने विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र नावाचा मोठा प्रस्ताव आणला आणि म्हणून इलिनॉय विद्यापीठाने सांगितले की पहा आमच्याकडे वायुसेना केंद्र आहे मग तुम्ही पुढाकार का घेत नाही आणि आम्ही अर्ज केला आणि आम्ही खूप भाग्यवान होतो कारण खूप स्पर्धात्मक होते त्यामुळे ते केंद्र आंतरविद्याशाखीय आंतर विद्यापीठ होते आणि माझ्यासाठी मी लोकांकडून रसायन अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि निश्चितपणे भौतिक विज्ञान शिकलो कारण आमचे केंद्र NSF च्या विज्ञान विभागात आधारित होते माझ्यासाठी नक्कीच तो खूप महत्त्वाचा शिकण्याचा अनुभव होता मी प्रशासक आणि संचालक कसे व्हायचे हे देखील शिकलो जो खूप शिकण्याचा अनुभव आहे आणि तुम्हाला माहिती आहे ते खूप उपयुक्त ठरले आणि मला वाटते की जेव्हा तुम्ही निवृत्त होण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला माहित आहे की यूएसमध्ये तुम्हाला सेवानिवृत्त होण्याची गरज नाही तुम्ही पुढे चालू ठेवू शकता परंतु एका विशिष्ट वेळेनंतर मी मला वाटले की मला दिवसेंदिवस केंद्र व्यवस्थापित करणे खूप जास्त आहे म्हणून मी निवृत्त झालो आणि मी खूप भाग्यवान आहे की मी नवीन गोष्टी करत राहिलो आणि शिकत राहिलो माझा समान सहभाग नक्कीच हाँगकाँग आणि चीनमध्ये इथे येताना आहे आणि म्हणून सांगतो जेव्हा तुम्ही सर्वजण थोडे लहान असता कदाचित तुम्हाला कळत नसेल पण तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला हे एक आव्हान आहे की कसे करायचे काय करावे हवे असल्यास तुम्ही ब्रिज खेळू शकता पण मला वाटते की तरुण लोकांसोबत काम करणे आणि नवीन गोष्टी शिकणे हे मला खूप फायद्याचे आणि समाधानकारक वाटते रवींद्र तुम्ही नमूद केल्याप्रमाणे ACBM केंद्र खरोखरच एक महत्त्वाची खूण होती आणि मला असे वाटते की कॉंक्रिट विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधनात आधी आणि नंतरचे काही आणि प्रो मनुसंथानन आणि मला त्या केंद्राचे विद्यार्थी होण्याचे भाग्य लाभले आणि आम्ही खूप काही शिकलो आणि हे एक केंद्र आहे ज्यामध्ये तुमच्या प्रमाणे मोठ्या गटांचा समावेश आहे आणि गट एकत्र ठेवण्यासाठी व्यवस्थापकीय कौशल्ये खूप महत्वाची आहेत चार वेगवेगळ्या संस्थांमधून शीर्ष संशोधक एकत्र काम करणे सोपे नाही सुरेंद्र हा नक्कीच चांगला मुद्दा आहे आणि मला वाटते की उद्योगाचा सहभाग आणि तुमचे काम उद्योगाद्वारे प्रत्यक्ष व्यवहारात आणणे हे नक्कीच खूप महत्वाचे आहे आणि मला माहित आहे की लार्सन आणि टुब्रो सोबत कार्यक्रम घेण्याचे तुम्ही खूप भाग्यवान आहात केंद्र सुरू झाले नॅशनल सायन्स फाऊंडेशनने आग्रह केला की तुमच्याकडे औद्योगिक कार्यक्रम घ्या आणि तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला आम्ही खूप व्यस्त होतो म्हणून आम्ही लिप सर्व्हिस विकत सुरू केल्या ज्यांतर्गत आम्ही सेमिनार घेणे आणि कोम्पंनींना आमंत्रित केले पण नंतर प्रसंगानुसार ते अधिक तीव्र असले पाहिजे म्हणून आम्ही एका औद्योगिक क्षेत्राशी संपर्क असणार्या व्यक्तीला नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि मग आम्ही मी आणि माझे युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय चे सह संचालक फ्रॅन्सिस एम आम्ही वेगवेगळ्या कंपंनिंमद्धे गेलो आमचे काम सादर केले आणि त्यांना ही कल्पना आवडली की आमच्याकडे हे चार उच्च दर्जाचे विद्यापीठ आहे तसेच सरकारी प्रयोगशाळा NIST आहे आणि औद्योगिक भागीदारांपैकी एक म्हणाले की हे एकाच ठिकाणी सर्व भेटण्यासारखे आहे तसेच तेंहानले की ह्यामुळे ते नवनवीन गोष्टी शिकतात त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधायला खूप आवडते कारण विद्यार्थी तुम्हाला त्यांच्यासाठी प्लेसमेंट आणि कशासाठी चांगले याची माहिती होते त्यामुळे आम्ही काय करायचो की आम्ही वर्षातून दोनदा औद्योगिक भागीदारांना आमंत्रित करतो आणि आम्ही काय करत आहोत ते सादर करतो आणि एक इव्हनिंग विथ वाईन आणि चीझ च्या वेळेस विद्यार्थ्यांची पोस्टर्स बघून मग कोणते पोस्टर सर्वोत्तम आहे ते निवडणे आणि ज्यांनी खूप चांगले काम केले त्यांना 500 किंवा 1000 देने हे सर्व खूप छान चालले त्यामुळे मला असे वाटते की आमचे संशोधन अखेरीस प्रत्यक्ष व्यवहारात येऊ शकते हे जाणण्यासाठी आमच्यासाठी औद्योगिक संपर्क महत्त्वाचा होता आणि हे संशोधन मूलभूत कुतूहल आणि विज्ञानाच्या गरजेनुसार आणि त्यासारख्या उद्योगाद्वारे नियंत्रित होते कारण ते प्राथमिक होते NSF द्वारे निधी दिला जातो त्यामुळे ते नंतर शिकू शकतात आणि जर त्यांना काही उपयुक्त वाटले तर ते करू शकतात तुम्हाला माहिती आहे की त्या विद्याशाखेशी वेगळे नाते आहे आणि ते चांगले कार्य केले रवींद्र म्हणतात की नक्कीच तुमच्याकडे खूप मोठे नेटवर्क आहे आणि मला वाटते की जे ACBM मध्ये होते आणि नॉर्थवेस्टर्नमध्ये होते त्यांच्याबद्दल आम्ही कौतुक करतो ते म्हणजे तुम्ही खूप लोकांना एकत्र केले आणि ते नेटवर्क चालूच आहे मला वाटते की तुमच्याकडे आहे तुम्हाला माहिती आहे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील लोक मला खात्री आहे की तुम्ही कुठेही असाल आणि नक्कीच तुम्हाला ओळखणारे दहा लोक असतील आणि मला ठळकपणे सांगायचे आहे की प्रा शाह हे अमेरिकन भारतीय आणि चीन अश्या तीन आक्यडमिक्सचे सहकारी आहेत आणि माझा विश्वास आहे की ते एकमेव अभियंता आहेत जे तीन रास्ट्रिय फक्त सिव्हिल इंजिनियरचे आक्यडमिक्सचे फेलो सदस्य आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे नेटवर्क लोकांना एकत्र ठेवण्यासाठी संवाद साधण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते आणि हे अनेक समित्यांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये देखील सुरू ठेवण्यात आले आहे ते रिलेम आणि ACI चे सहकारी आहेत आणि हे त्याचा उद्योगावर झालेल्या प्रभावाचे प्रतिबिंब देखील आहे आणि आणखी एक गोष्ट जी मी हायलाइट करू इच्छितो ती म्हणजे त्याच्याकडे बरेच विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याच्यासोबत काम करताना आनंद होतो आणि मी हेही बघतो की तुम्हाला देखील विद्यार्थ्यांसोबत काम करणे आवडते आणि मला वाटते की विद्यार्थ्यांशी चर्चा करणे हे खूप महत्वाचे आहे सुरेंद्र आणि मला तुम्ही आंतरराष्ट्रीय पैलूंबद्दल जे नमूद केले आहे ते सांगायला आवडेल ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की विज्ञान आणि अभियांत्रिकी आपण करत आहोत हे मुद्दे सारखेच आहेत मग आपण भारतात असो किंवा चीनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये आणि त्यामुळे मला आनंद होत आहे की तुमचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पैलूंमध्ये गुंतलेले आहेत ते आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जातात आणि तुम्ही गेल्या सप्टेंबरमध्येच रिलेम परिषद आयोजित केली होती आणि जेव्हा विद्यार्थ्याने सांगितले की ते खूप चांगले होते कारण ते त्यात जगभरातील लोकांना भेटले त्याचप्रमाणे जसे आमच्या केंद्रात विजिटर्स येतात आणि तसेच तुमच्याकडे सुधा विजिटर्स येतात म्हणून मी विद्यार्थी विचारतो आणि विद्यार्थी देखील स्वेछेणे संपूर्ण लॅब चा परिसर विजिटर्स ना दाखवता त्याने विद्यार्थ्यांना औद्योगिक किंवा प्राध्यापक सदस्यांशी संवाद साधता येतो त्यामुळे ते खूप चांगले आहे हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असणे उपयुक्त आहे आणि कारण माझे माजी विद्यार्थी अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे त्यांना भेट देणे माझ्यासाठी खूप फायद्याचे आहे रवींद्र तुम्हाला हे देखील माहित आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा एक भाग तुम्ही त्यांना विद्यार्थी असताना कॉन्फरन्समध्ये जाण्यासाठी आणि प्रेझेंटेशन करण्यासाठी प्रोत्साहित करता कारण कधीकधी आपण पाहतो की फॅकल्टी मेंबर्स लाच बर्याच वेळी स्वतः प्रेझेंटेशन चे सर्व काम हाती घ्यावे लागते पण तुम्ही खूप लवकर हे सर्व करून घेतले आणि खूप सार्या विद्यार्थ्यांना तुम्ही तयार केले आणि मला वाटते की त्यामुळे त्यांना प्राध्यापक पदे मिळवण्यात आणि पुढे जाण्यास मदत होईल सुरेंद्र हो नक्कीच माझं पहिलं काम मी एक पेपर माझ्या कामासंबधी सादर करायला गेलो होतो मी जानेवारीत फ्लोरिडातील कॉर्नेल येथे होतो त्यामुळे खूप थंडी पडते तेव्हा माझ्या बोलण्यानंतर मी स्विमिंग पूलचा पोहण्याचा फायदा घेण्याचे ठरवले आणि अॅडम नेव्हिल हे देखील तेथे पोहत होते तेव्हा ते माला म्हणाले की मी तुमचे बोलणे ऐकले आहे खूप मनोरंजक होते आणि ते म्हणाले की तुम्ही औद्योगिक शिकवणीला जाण्याचा विचार करत आहात का मी म्हणालो की मी शिकवण्यासाठी जाण्याचा विचार करत आहे तेव्हा अॅडम गेले ते तेव्हा कॅलगरी होते म्हणून ते कॅलगरीला गेले आणि मला एक ऑफर पाठवली आणि एका पदवीधर विद्यार्थ्याला कोणत्याही मुलाखतीच्या शिवाय पहिल्या ऑफर मिळणे म्हणून मी खूप उत्साहित होतो पण कॅल्गरी खूप लांब वाटत होते म्हणून मी त्यांना लिहिले की धन्यवाद पण मला अगोदर भेट द्यायला आवडेल म्हणून मी फेब्रुवारीमध्ये भेट दिली पण त्यात वाईट असे की कॅल्गरी त्या वेळी खूप थंड होते आणि खूप सुधारित पीएन नव्हते आता ते खूप सुधारले आहेपण त्या वेळी ते खूप पुराणमतवादी ठिकाण होते बारमध्ये पुरुष एका बाजूला बसत आणि स्त्री दुसऱ्या बाजूला आणि मला माहित होते की डोरोथी फार आनंदी होणार नाही परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदेत सादरीकरण हे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही कसे सादर केले आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कशातून शिकू शकता उदाहरणार्थ तुमचे प्राध्यापक तुमच्या कल्पना कशा मांडायच्या हे अतिशय महत्त्वाचे आहे रवींद्र जेव्हा तुम्ही सादरीकरणांबद्दल बोलता तेव्हा एक गोष्ट म्हणजे लोकांची प्रशंसा कारण तुम्ही त्या गोष्टी खूप सध्या समजण्यास सोप्या करता पण मला खात्री आहे की ह्या कल्पना पुढे आणण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो मला आठवते की जेव्हा तुम्ही हाय स्ट्रेंथ कोन्क्रीट आणि स्ट्रेन सॉफ्टनिंगच्या विषयावर वर कॉर्नेल येथे काम करण्यास सुरुवात केली होती तसेच मला आठवते की मी देखील त्या चर्चेत होतो जिथे बहुसंख्य लोक असे म्हणत होते कि कॉंक्रिट स्ट्रेन सॉफ्टनिंग हे कृत्रिम आहे हे फक्त एक यंत्राने दिलेले गोष्ट आहे आणि ही वास्तविक घटना नाही आणि आता तीस वर्षांत अशी चर्चा होईल असे तुम्ही विचारही करू शकत नाही असे मला वाटते सुरेंद्र होय हा एक चांगला मुद्दा आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही खूप खूप उच्च शक्तीचे काँक्रीट गुणवत्ता नियंत्रण मशीनमध्ये चाचणी करता तर ते ठिसूळ पण दर्शवते म्हणून आम्ही परिघीय नियंत्रणासह चाचणी करण्यास सुरुवात केली आणि त्यात आम्हाला स्ट्रेन सॉफ्टनिंग मिळाले आणि लोक प्रोफेसर गेटू म्हणाले त्याप्रमाणे हे कृत्रिम आहे असे म्हणू लागले कॉर्नेलमधील आर्थर निल्सन देखील म्हणतात की नाही मी स्ट्रेन सॉफ्टनिंगवर विश्वास ठेवत नाही तर अश्या ह्या गमती असतात आहे रवींद्र आणि कॉंक्रिटच्या प्लॅस्टिसीटीबद्दल 80 च्या दशकात पुस्तकेही लिहिली गेली होती आता ती मला प्रायोगिक संशोधनाच्या या महत्त्वाच्या गोष्टीकडे आणते मूलभूत वर्तन आणि संरचना कशामुळे होतात हे समजावून सांगण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुम्ही नेहमीच प्रायोगिक संशोधनात आघाडीवर आहात परंतु आम्हाला अधिकाधिक आढळले आहे आणि कदाचित तुमच्या बाबतीत असे घडले आहे की लोक मॉडेलिंग विश्लेषणात्मक संशोधनावर अधिक काम करतात कारण प्रयोग कठीण आहेत खूप संयम आवश्यक आहे तुम्हाला भरपूर संसाधनांची आवश्यकता असते परंतु असे काय आहे कि तुम्ही हे एवढे वर्ष कशामुळे चालू ठेवले आहे आणि अनेक वर्षे तुम्ही नवीन तंत्रे आणि प्रायोगिक कार्यावर लक्ष केंद्रित केले आहे सुरेंद्र नाही हे नक्कीच खरे आहे हे भौतिकशास्त्रातही खरे आहे तसेच बरोबर आहे जर तुम्ही भौतिकशास्त्राचा एक पेपर न्यूरॉन किंवा काहीतरी असलेला पाहिला तर तेथे 25 लेखक असतील कारण प्रयोग करणे खूप कठीण आहे आणि मला वाटते काही वेळा सिव्हिल इंजिनीअरिंगची मानसिकता शास्त्रीय चाचणी करणे आहे आणि मूलभूत स्तरावर सामग्रीचे वैशिष्ट्य करण्यासाठी अधिक माहिती मिळविण्यासाठी आपल्याला अनेकदा नाविन्यपूर्ण तंत्र विकसित करावे लागेल कारण प्राध्यापक गेटू म्हणाले की आम्ही केवळ बंद लूप चाचणीच केली नाही जिथे ते सहभागी होते आणि नंतर लेझर होलोग्राफीच्या सहाय्याने आम्ही फ्रॅक्चर प्रक्रिया क्षेत्राचा अभ्यास करत होतो आणि नंतर आम्ही आता नॅनो स्केलवर सामग्रीचे क्यारेक्टारायजेषण करत होतो आणि लोकांना अधिकाधिक हे जाणवू लागले आहे की सिव्हिल इंजिनीअरिंगमधील मटेरियल सायन्स प्रकारातील संशोधनात खूप उत्साह आहे आणि ते नक्कीच आहे त्यात थोडेसे नाविन्यपूर्ण प्रयोग काळजीपूर्वक प्रयोग आणि अनेक शास्त्रीय स्थापत्य अभियांत्रिकी यांचा समावेश आहे तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे असे भौतिक शास्त्र नाही जसे आमच्याकडे एसीबीएम केंद्रात आहे आणि आता तुमच्याकडे त्या आहेत त्यामुळे ते असणे खूप महत्त्वाचे आहे आणि निश्चितपणे आपण आपल्या प्रायोगिक शोधांसह आणि मॉडेलिंगशी जोडलेले आपले मॉडेल प्रमाणित केले पाहिजे त्यामुळे आपल्याला घटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील आणि सामान्यीकरण करता येईल त्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टींची नक्कीच गरज आहे पण IT मधील गणनेच्या पैलूमध्ये प्रगतीच्या महत्त्वामुळे लोक प्रयोग करण्याऐवजी संख्यात्मक मॉडेलिंगकडे अधिक कल करतात परंतु मूलभूत प्रगतीसाठी तुम्हाला नक्कीच ठोस नाविन्यपूर्ण प्रायोगिक संशोधक आवश्यक आहे त्यानंतर भिन्न कौशल्ये आणि नंतर मॉडेलिंग प्रोफेसर रवींद्र बरं मला वाटतं तुम्ही या लाटा पाहिल्या असतील जिथे मॉडेलिंग एकप्रकारे हाती घेतलं जातं लोकांना वाटतं की मॉडेलिंग पुरेसं आहे निदान जेव्हा आम्ही नॉर्थवेस्टर्नमध्ये विद्यार्थी होतो तेव्हा एक अफवा होती ती खरी आहे की नाही हे मला माहीत नाही नॉर्थवेस्टर्न सिव्हिल इंजिनीअरिंग आणि अपलाईड मेक्यानिक्स हे विश्लेषणात इतके मजबूत होते की त्यांनी सांगितले की आम्हाला मोठ्या चाचणी मशीनची आवश्यकता नाही आणि ते फेकून दिले किंवा 1000000 पौंडचे मशीन काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही आल्यावर आणि नंतर तो गट तिथे तयार झाला आणि तिथे टेस्टिंग केल्याचे बळी ठरले प्रोफेसर सुरेंद्र हे खरे आहे की नॉर्थवेस्टर्नमध्ये 1000000 पौंड कॉम्प्रेशन किंवा कदाचित एक युनिवेर्सल चाचणी मशीन होती परंतु प्रोफेसर गेटूने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मेकॅनिक्समधील मजबूत गट होता पण कोणीही त्यावर काम करत नव्हते म्हणून मला ते मिळाले म्हणून जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा कोणतीही चाचणी होत नव्हती कोणतीही प्रायोगिक सुविधा नव्हती म्हणून आम्ही कसे तरी मशीन शोधून ते स्थापित केले आणि आम्ही त्यापासून सुरुवात केली आणि मग नंतर लोकांना हे समजले की ते प्रयोग करणे किती महत्वाचे होते आणि ते कसे मॉडेलिंगशी जोडलेले होते प्रोफेसर रवींद्र म्हणून तुमचा विश्वास आहे की प्रयोग हे नक्कीच मॉडेलिंग सोबत आवश्यक आहेत मला हे देखील माहित आहे की तुम्ही संशोधन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर लक्ष केंद्रित करण्याव्यतिरिक्त तुमचा विश्वास आहे की जीवन चांगले जगले पाहिजे म्हणून तुम्ही खूप प्रवास करता तुम्ही फिटनेस आणि अन्न आणि वाइनमध्ये बराच वेळ घालवता सुरेंद्र होय मला ते आवडते ते माझे ऑब्सेशन फूड आहे जे कधी कधी आपण करू शकतो जेव्हा आम्ही कॉन्फरन्सला जातो तेव्हा माझ्या माजी विद्यार्थ्यांना माहित असते की जर तुम्ही प्रोफेसर शाह यांच्यासोबत जेवायला गेलात तर पाकिटात पुरेसे पैसे असले पाहिजे कारण त्यांना माहीत आहे की मला चांगले अन्न खायला आवडते आणि हे नक्कीच चेन्नईमध्ये जगाच्या इतर भागात घडले आहे म्हणून मला जेवण आवडते मला चांगले अन्न शिजवणे आणि प्रवास करणे देखील आवडते होय आम्ही भारतात काही दिवस एकत्र प्रवास करण्याचा यशस्वी प्रयत्न करत होतो आणि आम्ही भूतानला गेलो होतो रवींद्र पण कधीतरी संशोधक या नात्याने आपल्याला असे आढळून येते की आपण फक्त कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि इतर गोष्टी करणे चांगले नाही परंतु मला असे वाटते की आपणास विश्वास नाही की आपणास याची मदत होते सुरेंद्र नक्कीच होय मला असे म्हणायचे आहे की लोकांचे छंद वेगवेगळे आहेत तुमच्यामध्ये काही चांगले लोक संगीत जाणतात माझा एक विद्यार्थी नॅथन ट्रिगर पीएच पण त्याला संगीत खूप आवडते आणि ते खरोखर मदत करते तुम्हाला नंतर कळेल तुमचा कोणताही छंद असो हे असणे खूप महत्त्वाचे आहे ते नवीन असते तुम्ही संगीत शिकत आहात आणि तुमच्यासाठी फोटोग्राफी करत आहात रवींद्र पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय वाटते काँक्रीटचे भविष्य येत्या 50 वर्षात ते काँक्रीट होईल की तुम्ही त्यामुळे तुम्ही मटेरिअलमध्ये इतके काम करता नवीन मटेरियल नजीकच्या भविष्यात काँक्रीटची जागा घेईल असे काही आहे का तुम्हाला काय वाटते प्रोफेसर सुरेंद्र होय तुम्हाला माहीत आहे लोक नक्कीच काही समस्या आहेत आणि आम्ही काँक्रीटची टिकाऊपणा सुधारू शकतो मला असे म्हणायचे आहे की तुम्ही बघू शकता की प्रत्यक्षात लोक कमी नव्हे तर जास्त काँक्रीट वापरत आहोत सर्व अति उंच इमारती आता स्टील पेक्षा काँक्रीटने बनवल्या जातात तसेच महामार्ग पूल आणि इतर गोष्टींमध्ये काँक्रीट असेल आणि त्याचे बरेच अनुप्रयोग असतील म्हणून मला दिसत आहे आणि विशेषत आशियामध्ये आणि आफ्रिकेत देखील वाढ होत आहे आम्हाला अधिक पायाभूत सुविधा अधिक शहरी गृहनिर्माण आवश्यक आहे कारण तुम्हाला माहित आहे की UN म्हणते की यातून एक मजबूत बदल होत आहे आणि हे शहरी गृहनिर्माण ऊर्जा कार्यक्षम होण्यासाठी उंच इमारती असणे आवश्यक आहे आणि त्यात काँक्रीटची भूमिका प्रमुख असेल पण याचा अर्थ असा नाही की त्यात सुधारणा नवकल्पना आवश्यक आहे त्यात बदल आवश्यक आहेत आणि हे तुम्हाला नक्कीच माहित आहे की आधीच हे घडत आहे आणि जेव्हा तुम्ही पाहता आहेत कि जेव्हा मी 30 एमपीए ने सुरू केले तेव्हा ते सामान्य होते आणि आता आम्ही रेडी मिक्स बद्दल बोलत आहोत जे १५० पर्यंत वितरित करू शकतात म्हणजे ही एक खूप मोठी सुधारणा आहे इतर अनेक पैलूंमध्ये तीच गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की प्रगती उल्लेखनीय आहे आणि मला वाटते की ती अजूनही उल्लेखनीय होईल आपल्याला याची गरज आहे रवींद्र बरं तुमचे खूप खूप आभार तुमच्याशी बोलून खूप छान वाटले आणि असेच तुम्ही आम्हाला भेट देत राहा प्रा सुरेंद्र छान नक्कीच